आपण आता आपले ग्लोबल रुटींग बद्दलची चर्चा सुरू करूया तुम्हाला आठवत असेलच की मागच्या लेक्चरमध्ये आपण मेज किंवा एरिया रुटींग बद्दल बोललो आहोत त्या ठिकाणी दोन अरबीट्रे दोन पॉईंट दोन डायमेन्शनल सरफेस वर कनेक्ट करता येतात याठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला आठवत असेल तर संपूर्ण पाथ एकाच लेअर वर ले डाऊन करणे अशा प्रकारचे रिक्वायरमेंट किंवा रिस्टिक्षण असते पण या ग्लोबल रुटींग आणि सबसिक्वेन्सटली डिटेल रुटींग मध्ये तशा प्रकारचे रिस्टिक्षण नसतात तुम्ही इंटर्कनेक्शन साठी मल्टिपल लेअर्स वापरू शकतात ग्लोबल रुटींग आणि डिटेल रुटींग इंडिपेंडेंट नसून एकत्र आहेत इन कॉन्ट्रास्ट आपण चर्चा केलेले ग्रीड रुटींग अल्गोरिदम ग्लोबल रुटींग आणि डिटेल रुटींग साठी डायरेक्टली असोसिएटेड नाहीत परंतु जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम येतील तेव्हा आपण एरिया रुटींग वापरू कारण एरिया रुटींग मध्ये दोन पॉईंट दरम्यान पाथ शोधून काढणे बऱ्यापैकी सोपे जाते असे समजले जाते आदर वाईज ते दोन पॉईंट कनेक्ट करणे सोपे नसते जर दोन पॉईंट दरम्यान पाथ असते तर एरिया रुटींग द्वारे तो निश्चितच शोधला जाईल एरिया रुटींग डिझाईन मध्ये बेसिकली आपण स्मॉल पाथ किंवा लेआउट वर कॉन्सन्ट्रेट करतो आणि रुटींग प्रॉब्लेम इन्क्रिमेंटल फॅशन ने सोडवण्याचा प्रयत्न करतो आपण दोन बेसिक ऑब्जेक्टिव्ह पाहू ग्लोबल रुटींग साठी आपण रुटींग रिजन प्रकारच्या स्टेप डिफाइन करतो आपण त्या पाहूया आणि प्रत्येक नेट साठी टेंटेटिव्ह रुट जनरेट करूया आम्ही एक्जेक्ट कोणता रूट फॉलो करायचा ते सांगू शकणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला 'A' शहरा पासून 'B' शहरा पर्यंत जायचे असेल तर मी टेंटेटिव्ह रुट तुम्हाला देऊ शकेल समजा तुम्ही आधी 'D' शहराकडे जा त्यानंतर 'X' शहराकडे जा आणि नंतर 'B' शहराकडे पोहोचा परंतु दोन इंटरमीडियट शहरांसाठी तुम्ही एक्जेक्टली कोणता रोड फॉलो करायचा ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही त्या दरम्यान मल्टीपल वेज असू शकतात परंतु मी टेंटेटिव्ह रुट तुम्हाला देऊ शकेल यालाच ग्लोबल रुटींग म्हणतात या स्टेजला मी टेंटेटिव्ह रुट तुम्हाला देऊ शकेल एक्जेक्ट वायर्स लेआउट करू शकणार नाही म्हणजेच या स्टेपला प्रत्येक इंटर्कनेक्शन नेट ला रुटींग रिजन सेट असाइन केले जाते जातील मी म्हटल्याप्रमाणे अॅक्च्युअल वायर लेआउट स्पेसिफाय करता येणार नाही डिटेल रुटींग मध्ये आपण अॅक्च्युअली इंटर्कनेक्शन कम्प्लिट करतो म्हणूनच आपण हा प्रॉब्लेम टिपिकली रिजन बाय रिजन बेसिसवर कन्सिडर करतो आपण प्रत्येक रिजन साठी वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल वायर ले आऊट पूर्ण करून रुटींग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो डिटेल रुटींग चे दोन प्रकार आहेत चॅनल रुटींग आणि स्विच बॉक्स रुटींग आपण ते नंतर पाहूया आता फक्त उदाहरण घेतो वरं स्लाईड मध्ये ब्लॉक आणि जे पॉईंट एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत ते डॉटेड लाईन च्या स्वरूपात दाखविले आहेत ग्लोबल रुटींग मध्ये हे फक्त रफ पाथ दाखविले आहेत उदाहरणार्थ दोन पॉईंट कनेक्ट करायचे असल्यास अल्गोरिदम द्वारे असे सांगितले जाते की रफली तुम्ही हा पाथ फॉलो करावा अल्टरनेटिव्हली तुम्ही दुसरा पाथ फॉलो करू शकता ग्लोबल रुटींग प्रोसेस मध्ये रफ कनेक्शन अॅक्च्युअली वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल सेगमेंट ला मॅप केले जातात मी रिपीट करू इच्छितो की या ठिकाणी दाखविलेले सोल्युशन 2 लेअर रुटींग सोल्युशन आहे हॉरीझॉन्टल लाईन्स एका लेअर मध्ये हे लेड आऊट केल्या आहेत तर वर्टीकल लाईन्स दुसऱ्या लेअर मध्ये हे लेड आऊट केल्या आहेत कोणत्याही प्रकारचे क्रॉसिंग म्हणजे 2 मेटल लेअर मधील वायर कनेक्शन 2 पॅररल सरफेस मधील इंटर्कनेक्शन किंवा रुटींग म्हणजेच डिटेल रुटींग प्रॉब्लेम होय यालाच चॅनल म्हटले जाते तुम्ही प्रॉब्लेम अशाही प्रकारे कन्सिडर करू शकतात ज्या ठिकाणी दिलेला रिजन चारही बाजूंनी पिन मारून क्लोज केला आहे त्याला स्विच बॉक्स रुटींग असे म्हणतात आता आपण रुटींग रिजन चा कन्सेप्ट पाहूया रुटींग रिझन म्हणजे इंटर्कनेक्टींग वायर लेड आऊट केलेला एरिया आता प्रश्न असा आहे की रुटींग रिजन कशाप्रकारे डिफाइन करावा मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो माझ्याकडे एक रेक्टांगुलर सरफेस ले आऊट आहे आणि मी त्यावर काही ब्लॉक वर स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे प्लेस केले आहेत प्लेस केल्यानंतर रुटींग साठी मी काही रीजन डिफाइन करू शकतो स्लाइड वर रफली मी एक एक रिजन दाखवत आहे याव्यतिरिक्त आपण रीजन च्या बाजूने कनेक्शन देखील करू शकतात हे सर्व रुटींग रीजन आहे

आता तुम्ही 3 डिफरंट साईडने येणारे कनेक्शन असलेली प्लेस शोधा वायर टॉप कडून बॉटम कडून एखाद्या बाजूने किंवा पिन असलेल्या साईडने येऊ शकतात हा स्विच बॉक्स प्रकारचा प्रॉब्लेम असू शकतात चारही बाजूने पिन येऊ शकतात तसेच पॅररल लेअर असलेला प्रॉब्लेम देखील असू शकतो आपल्याला दोन लेअर वर असलेल्या पिन कनेक्ट कराव्या लागतात त्याला चॅनल म्हटले जाते स्लाइड मध्ये वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल चॅनल दाखविले आहे रुटींग रीजन हॉरीझॉन्टल चॅनल जे एक्स एक्सेस ला पॅररल आणि नेट ला असलेल्या कॉररेस्पॉन्डिन्गली पिन टॉप किंवा बॉटम बाउंड्री ला असतील वर्टीकल चॅनल 90 डिग्री रोटेशन केलेले लेफ्ट आणि राइट साईडला असलेले वाय एक्सेस ला पॅररल वर्जन असेल स्विच बॉक्स मी मागे म्हटल्याप्रमाणे चारही बाजूने पिन असलेला रेक्टांगुलर एरिया असतो तिन्ही प्रकारात हा सर्वात जास्त कॉम्प्लेक्स सब प्रॉब्लेम असतो साधारणतः वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल चॅनल रुटींग प्रॉब्लेम सारखेच असतात ते एकमेकांचे 90 डिग्री रोटेशन केलेले प्रॉब्लेम असतात ग्लोबल रुटींग फेज मध्ये पहिले आणि महत्त्वाचे स्टेप म्हणजे रुटींग रीजन आयडेंटिफाय करणे टिपिकली रुटींग रीजन कशा प्रकारे आयडेंटिफाय केले जातात ते आपण नंतर पाहू बऱ्याच डिझाईन स्टाईल साठी रुटींग रीजन फिक्स कॅपॅसिटी नसतात काही वेळेला तुम्ही स्टॅंडर्ड सेल प्रमाणे ब्लॉक मुव्ह करतात साधारण पणे सेल रो प्रमाणे अरेंज केलेल्या असतात परंतु तुमच्या लक्षात आले की चॅनेलसाठी ठेवलेली जागा शफीशीयंट नाही तर तुम्ही 2 ब्लॉक थोडे मुव्ह करू शकतात आणि चॅनेल साठी व्यवस्थित जागा होईल त्याचबरोबर तुमच्या लक्षात आले की चॅनेलसाठी जास्त जागा ठेवलेली आहे तर तुम्ही 2 ब्लॉक एकमेकांच्या जवळ आणू शकतात अशाप्रकारे सिच्युएशन नुसार चॅनल विड्थ ऍडजेस्ट करता येते कोणता रुटींग रिजन महत्त्वाचा आहे त्यासाठीचे इतर पॉईंट आपण नंतर पाहू कारण ओव्हर ऑल रुटींग कॉलिटी कॉम्प्लेक्स सिटी तुम्ही रुटींग रिजन कोणत्या ऑर्डरमध्ये कन्सिडर करतात यावर डिपेंड असते लेआउट मध्ये तीन प्रकारचे चॅनल जंक्शन येतात प्रथम L टाईप जंक्शन 1 ब्लॉक प्लेस केला आहे आणि त्या ठिकाणी वर्टीकल ओरिएंटेशन असलेले चॅनल आहे त्याचं प्रमाणे हॉरीझॉन्टल ओरिएंटेशन असलेले चॅनल आहे चॅनल एकमेकांना L प्रमाणे कनेक्ट केलेले दिसत आहेत त्यालाच L टाईप चॅनल म्हणतात टिपिकली L टाईप चॅनल लेआउट सर्कलच्या कॉर्नर ला येते याठिकाणी ऑर्डर महत्त्वाचे नसते तुम्ही प्रथम वर्टीकल रूट आणि नंतर हॉरीझॉन्टल रूट घेऊ शकतात विरुद्ध देखील पॉसिबल आहे यासाठी वापरला जाणारा सिम्पल चॅनल रुटींग अल्गोरिदम आपण नंतर पाहू T टाईप ब्टाईम म्हणजे वाइड ब्लॉक आणि त्याच्या खालच्या पासून दोन स्मॉल ब्लॉक 2 हॉरिझॉन्टल चॅनल आणि 1 वर्टीकल चॅनल मिळवून T चॅनल तयार होते याठिकाणी आयडिया अशी आहे की चॅनलचे लेग म्हणजे वर्टीकल चॅनल प्रथम रुटींग करावे चॅनलचे लेग म्हणजे वर्टीकल चॅनल प्रथम रुटींग का करावे आपण समजावून घेऊ वर्टीकल चॅनेल म्हणजे ऑब्स्टटॅकल आपण काही सेल आणि पिन यांना कनेक्ट करायचे आहे प्रथम T चा लेग इंटर्कनेक्ट करावा म्हणजे इतर पॉईंट कनेक्ट करता येतील त्यानुसार पुढील पॉईंट कनेक्ट होत जातील तेव्हा हे चॅनेल प्रथम कनेक्ट का करावे याचे कारण म्हणजे त्या पोझिशनला तीन सिग्नल फिक्स आहे तेव्हा संपूर्ण चॅनेल रुटींग प्रॉब्लेम म्हणून दिसते तुम्ही टॉप लोकेशन किंवा बॉटम लोकेशन आधी करू शकतात परंतु आपल्याला इनीशिअली मिडल सिग्नल पोझिशन खरोखरच माहिती नसते ती कुठेही असू शकते म्हणूनच तुम्ही इतर पॉईंट्स रूट करावे T जंक्शनचे लेग प्रथम रूट करावे आणि नंतर शोल्डर रूट करावे परंतु प्लस टाईम सिच्युएशन साठी 4 बाजूंनी ब्लॉक असतात सेंट्रल पॉइंटला च्या बाजूने पिन येत असतात हा स्विच बॉक्स रुटींग प्रॉब्लेम ठरतो तुम्ही स्विच बॉक्स रुटर वापरू शकतात ब्लॉक प्लेसमेंट करताना काही नियम पाळला तर स्विच बॉक्स प्रॉब्लेम येत नाही कारण स्विच बॉक्स रुटींग प्रॉब्लेम पेक्षा चॅनेल रुटींग प्रॉब्लेम सिम्पल आहे जर तुम्ही प्लेसमेंट थोडीं चेंज किंवा मॉडीफाय केली तर स्विच बॉक्स प्रकारचा रिजन येत नाही चॅनेल रुटींग प्रॉब्लेम सिम्पल होतो fic काही डिझाईन स्टाइल स्पेसिफिक इशू देखील आहेत उदाहरणार्थ आपण आता चर्चा केल्याप्रमाणे फुल कस्टम डिझाईन स्टाईल मध्ये प्रॉब्लेम फॉर्मुलेशन असते म्हणजे सर्व प्रकारचे रुटींग रिजन चॅनल स्विच बॉक्स L T आणि प्लस टाईपचे चॅनल जंक्शन येतात मी मागे म्हटल्याप्रमाणे चॅनल एक्सपांड करून ब्लॉक मुव्ह करता येतात काही प्रमाणात चॅनल कॅपॅसिटी व्हीओलेशन साठी परवानगी असते परंतु मेजर व्हीओलेशन करता येत नाही कारण तुम्ही एखादा ब्लॉक जास्त अंतरावर मुव्ह केला तर इतर ब्लॉक डिस्टर्ब होतील म्हणून तशी परवानगी नसते काही प्लेसमेंट सिग्निफिकन्टली चेंज कराव्या लागतात आपल्याला माहिती आहेस की स्टॅंडर्ड रो च्या बाजूने प्लेस केलेल्या असतात कम्प्लीट प्लेसमेंट झाल्यानंतर प्रत्येक सेल लोकेशन फिक्स होते कॅपॅसिटर लोकेशन प्रत्येक फीड थ्रु फिक्स होते मी मागे फीड थ्रु बद्दल बोललो होतो फीड थ्रु या टॉप ते बॉटम पर्यंत कनेक्शन करणाऱ्या स्टॅंडर्ड असतात जेणेकरून रो अक्रॉस तुम्ही कनेक्शन घेऊ शकतात त्या फीड थ्रु सेल असतात म्हणजे प्लेसमेंट साठी तुम्ही त्या फीड थ्रु सेल आधी प्लेस केलेल्या असतात फीड थ्रु सेल साठी किती वायर रन होतील अशा प्रकारचे काही प्रेडिटर्मिनेड कॅपॅसिटी असते जर तुम्ही रुटींग प्रॉब्लेम कम्प्लीट करण्यासाठी इतक्या फीड थ्रु सेल लागणार नाही असा विचार केला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल तुम्हाला परत जाऊन फीड थ्रु चेंज करावे लागेल आणि रुटींग कडे परत यावे लागेल पहिल्या स्टॅंडर्ड सेल साठी वर्टीकल चॅनल उपलब्ध नसतात केवळ हॉरिझॉन्टल चॅनल असतात तुम्ही रो मुव्ह करून हाईट ऍडजेस्ट करू शकतात मी मागे म्हटल्याप्रमाणे फीड थ्रु जर शफीशीयंट नसतील तर रुटींग फेल होईल या सेल साठी आपण पुढे चर्चा करणात असलेली रुटींग मेथड चॅनल हाईट ऍडजेस्ट करण्यासाठी हाईट रेडूस करण्यासाठी वापरू शकतात उदाहरणार्थ वर लाईट मध्ये मी 3 स्टॅंडर्ड सेल रो आणि काही इंटर्कनेक्शन अक्रॉस रो दाखविल्या आहे याठिकाणी 2 फीड थ्रु सेल आहे परंतु जर तुम्हाला A आणि B पॉईंट अड्डिशनली कनेक्ट करायचे असतील तर ते शक्य नाही तुमच्याकडे अड्डिशनल फीड थ्रु सेल अवेलेबल नाही याठिकाणी रुटींग फेल होईल याचा अर्थ असा होतो की तुमचे प्लेसमेंट चांगले नाही ब्लॉक थोडा बाजूला ठेवायला हवा होता किंवा अजून एखादी फीड थ्रु सेल अवेलेबल करायला हवी होती जेणेकरून तुम्ही रुटींग पूर्ण करू शकले असता याठिकाणी हा प्रॉब्लेम आहे गेट अरे साठी गेट लोकेशन फिक्स आहे तसेच किती इंटर्कनेक्शन लाईन असाव्या तो नंबर फिक्स आहे रुटींग चॅनल आणि कॅपॅसिटी फिक्स आहे उदाहरणार्थ या सेल दरम्यान रुटींग केवळ पॅररल पाथ इंटरकनेक्शन ट्रॅकवर आहे आपल्याकडे काही प्रमाणात इंटरकनेक्शन आधी आहे दाखविलेले रेड कनेक्शन फेल होईल कम्प्लीट करता येणार नाही आपल्याला तिसरा ट्रॅक लागणार आहे याठिकाणी पुन्हा आपला गेट अरे प्लेसमेंट चांगल्या प्रकारे असला पाहिजे जेणेकरून रुटींग कम्प्लीट होईल ग्लोबल रुटींग मध्ये काही प्रमाणात ग्राफ थेरी बेस मॉडेल वापरले जातात आपण ते मॉडेल रिजन आयडेंटिफाय करण्यासाठी वापरू शकतो वर स्लाईड मध्ये काही महत्त्वाचे ग्राफ मॉडेल दाखविले आहे ग्रीड ग्राफ मॉडेल ग्रीड रुटींग साठी सूटेबल असते आपण त्याबद्दल चर्चा करू हे एरिया किंवा ग्रीड रुटींग साठी जास्त सुटेबल आहे किंवा चेकर बोर्ड मॉडेल देखील याप्रमाणे असतो परंतु चॅनल इंटरॅक्शन ग्राफ ग्लोबल रुटींग साठी जास्त योग्य आणि वाइडली वापरला जातो आपण त्यासाठीचे डेटा स्ट्रक्चर पाहू अॅक्च्युअली ग्राफ मॉडेल 2 डायमेन्शनल ग्रीड पॅटर्न मॉडेल करते आपण त्याबद्दल मागे मेज रुटींग अल्गोरिदम संदर्भात चर्चा केली होती उदाहरणार्थ ली अल्गोरिदम Lee's algorithm आपल्याकडे M N साईजचा सेल सेट आहे प्रत्येक ते काही प्रमाणात इन्फॉर्मेशन कन्टेन्ट करते ते ऑब्स्टटॅकल स्वरूपात रिप्रेझेंट केले जाते ग्रीड ग्राफ मॉडेल मध्ये स्क्वेअर किंवा ग्रीड कलेक्शन असलेले लेआउट असते आपण ग्राफ डिफाइन करू शकतो प्रत्येक सेल Ci व्हर्टेक्स Vi रिप्रेझेंट करतो कॉरस्पॉडिंग सेल ऍडजेस्ट असतील तर 2 व्हर्टेक्स इज द्वारे कनेक्ट केले जातात समजा मला सेल टर्मिनल Ci कॉररेस्पॉन्डिन्ग व्हर्टेक्स Vi पासून पॉईंट कनेक्ट करायचा आहे आपल्याकडे दोन प्रकारचे व्हर्टेक्स आहेत एक्युपाईड व्हर्टेक्स भरलेले सर्कल आणि अनएक्युपाईड व्हर्टेक्स क्लियर सर्कल म्हणून दाखविले आहे या मॉडेल मध्ये प्रत्येक इज लेंग्थ आणि कॅपॅसिटी 1 गृहीत धरण्यात आली आहे म्हणजे नेट चा प्रत्येक 2 टर्मिनल व्हर्टेक्स मध्ये कॉररेस्पॉन्डिन्गली पाथ शोधण्याचे काम आहे आपण एक उदाहरण पाहू आपल्याकडे 2 डायमेन्शनल ग्रीड मध्ये ऑब्स्टटॅकल शेडेड रिजन ने रिप्रेझेंट केले आहे मी ते ग्राफ वर मॅप करू शकतो प्रत्येक रिजन चा कॉरस्पॉडिंग व्हर्टेक्स आणि ऍड्जसन्ट रिजन इज द्वारे कनेक्ट केले आहे ऑब्स्टटॅकल सॉलिड व्हर्टेक्स म्हणून दाखवले आहे समजा मला एका सेल कडून दुसऱ्या सेल दरम्यान कनेक्शन करायचे आहे दोन्ही सेल ग्राफ मध्ये व्हर्टेक्स दाखवितात ग्राफ थेरॉटिक प्रॉब्लेम म्हणजे दोन व्हर्टेक्स मधील पाथ फाईंड करणे जो सॉलिड व्हर्टेक्स मधून जाणार नाही एका व्हर्टेक्स पासून ऍड्जसन्ट व्हर्टेक्स पर्यंत पाथ फाईंड करा अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पाथ मिळू शकतो ली अल्गोरिदम किंवा हॅडलॉकच्या Hadlock's अल्गोरिदम सारख्या कोणत्याही एरिया रुटींग अल्गोरिदम चा उपयोग पाथ फाईंड करण्यासाठी केला जाऊ शकतो चेकर बोर्ड मॉडेल हे एरिया रुटींग साठी जास्त इफिशियंट आहे चेकर बोर्ड मॉडेल ले आऊट अँप्रॉक्सिमेशन्स फिक्स साईज युनिफॉर्म अरे सेल किंवा ग्रीड पद्धतीने न करता कोर्स ग्रीड पद्धतीने करते काही ग्रीड मोठ्या साईझच्या असतात तर काही ग्रीड स्मॉल साईझच्या असू शकतात दोन ब्लॉक मधील इज कॅपॅसिटी डिफरंट असतात समजा माझ्याकडे दोन सीनारिओ आहे पहिल्या सीनारिओ मध्ये माझ्याकडे 2 ब्लॉक B1 आणि B2 आहेत दुसऱ्या सीनारिओ मध्ये माझ्याकडे तीन ब्लॉक B1 B2 आणि B3 आहेत पहिल्या सीनारिओ मध्ये माझ्याकडे 2 ब्लॉक B1 आणि B2 ऍड्जसन्ट आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहे त्यांची बाउंड्री पूर्णपणे अनब्लॉक आहे तुम्ही संपूर्ण बाउंड्री कनेक्शन साठी वापरू शकतात मी याठिकाणी 2 वेट असाइन करतो दुसऱ्या सीनारिओ मध्ये ब्लॉक B1 B2 हाफ अवेलेबल आहे आणि हाफ ब्लॉक B3 सोबत शेअर केले आहेत मी याठिकाणी ब्लॉक B1 B2 यांना 1 वेट असाइन करतो त्याचप्रमाणे ब्लॉक B1 B3 यांना 1 वेट असाइन करतो तर ब्लॉक B3 आणि B2 ऍड्जसन्ट आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहे त्यांची बाउंड्री पूर्णपणे अनब्लॉक आहे तुम्ही संपूर्ण बाउंड्री कनेक्शन साठी वापरू शकतात मी यांना 2 वेट असाइन करतो चेकर बोर्ड मॉडेल मध्ये ब्लॉक्स दरम्यानची कम्प्लीट बाउंड्री रूटिंगसाठी अवेलेबल आहे की पार्टली अवेलेबल आहे त्यानुसार वेट असाइन्मेंट होते मी एक एक उदाहरण देतो याठिकाणी 5 ब्लॉक रेक्टांगुलर रिजन मध्ये ठेवले आहे त्यामुळे 8 रिजन आणि 8 व्हर्टेक्स आहे ऑल व्हर्टेक्स पार्टली ब्लॉक आहे ते सॉलिड सर्कल ने दाखविले आहे 2 रिजन मधली तुम्ही संपूर्ण बाउंड्री कनेक्शन साठी वापरू शकतात मी यांना 2 वेट असाइन करतो काही 2 रिजन मधली बाउंड्री ब्लॉक आहे त्यामुळे मी याठिकाणी यांना 1 वेट असाइन करतो त्याचप्रमाणे काही ठिकाणी 2 रिजन मध्ये मी 1 वेट असाइन करतो तर काही ठिकाणी 2 रिजन मध्ये मी 2 वेट असाइन करतो तुम्ही संपूर्ण बाउंड्री कनेक्शन साठी वापरू शकतात तर मी 2 वेट असाइन करतो नाहीतर मी 1 वेट असाइन करतो तुम्ही पाहू शकतात की चेकर बोर्ड मॉडेल स्पेस च्या दृष्टीने जास्त इफिशियंट आहे ग्रीड ग्राफ पेक्षा चेकर बोर्ड मध्ये कमी व्हर्टेक्स आहेत आणि हे मॉडेल हँडल करण्यास सोपे आहे आता ग्लोबल रुटींग साठी पर्टिक्युलरली स्टॅंडर्ड सेल रुटींग प्रॉब्लेम साठी मोस्ट वाइडली वापरले जाणारे रिप्रेझेंटेशन पाहूया आपण स्टॅंडर्ड सेल रुटींग प्रॉब्लेम रीकॉल करूया मी दोन डिफरंट सीनारिओ देतो प्रथम स्टॅंडर्ड सेल रुटींग प्रॉब्लेम मध्ये सेल रो पद्धतीने अरेंज केल्या आहेत तुम्ही रो दरम्यान चे चॅनल आयडेंटिफाय केले आहे त्यासोबत तुम्ही फुल कस्टम डिझाईन स्टाईल कन्सिडर करत आहात मी ब्लॉक प्लेसमेंट केलेले उदाहरण घेऊया मी इंटर्कनेक्शन चॅनल ब्लॉक दरम्यान ठेवले आहे तुम्ही इंटर्कनेक्शन चॅनलचे रिजन आयडेंटिफाय करू शकतात वर स्लाईड मध्ये बरेच ठिकाणी चॅनल आहे खरेतर संपूर्ण पणे एक सिंगल चॅनल म्हणून कन्सिडर करता येईल वर स्लाईड मध्ये बरेच ठिकाणी चॅनल आहे पैकी काही चॅनल इंटरसेक्टिंग चॅनल आहे वर स्लाईड मध्ये बरेच ठिकाणी चॅनल इंटरसेक्ट होत आहे एक चॅनल इतर 1 2 3 4 चॅनेल सोबत इंटरसेक्ट होत आहे बेसिकली चॅनेल इंटर सेक्शन ग्राफ अशा प्रकारचे दोन चॅनल मधील मध्ये इंटरसेक्शन मॉडेल करतो प्रत्येक व्हर्टेक्स चॅनल इंटरसेक्शन रिप्रेझेंट करतो 2 व्हर्टेक्स मध्ये चॅनल इंटरसेक्शन असल्यास ते इज द्वारे कनेक्ट केले जातात इज वेट चॅनल कॅपॅसिटी रिप्रेझेंट करते आपण एक उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे एम्बेड केलेला ग्राफ आहे 5 ब्लॉक रेक्टांगुलर एरिया मध्ये ठेवले आहेत म्हणून मी या उदाहरणात यापूर्वी दर्शविल्याप्रमाणे ही सर्व चॅनेलची उदाहरणे आहेत ही सर्व चॅनेल आहेत रेड डॉट म्हणजे चॅनेल मध्ये मधील इंटर सेक्शन आहे चॅनल इंटरसेक्शन ग्राफ मध्ये मी इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट केली आहे इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करता आले कारण व्हर्टेक्स आणि 2 चॅनल इंटरसेक्शन दरम्यान कॉमन असलेले चॅनल इज द्वारे कनेक्ट आहे चॅनल विड्थ नुसार तुम्ही किती वायर हँडल करू शकतात ते ठरते तुम्ही इज वेट असाइन करू शकतात तुम्ही पाहू शकतात की चॅनल इंटरसेक्शन ग्राफ डायरेक्टली चॅनल आणि त्यांचे इंटरसेक्शन यांचा ट्रॅक ठेवू शकतो ते ग्लोबल रुटींग साठी खूप महत्त्वाचे आहे ग्लोबल रुटींग मध्ये आपण काय करण्याचा प्रयत्न करत आहोत तर दोन पॉईंट दरम्यान कनेक्शन साठी अॅप्रॉक्सीमेटली पाथ फाईंड करण्याचा प्रयत्न करत आहोत उदाहरणार्थ मला एका चॅनेलवर 2 पॉईंट कनेक्ट करायचे आहेत मला नियरेस्ट व्हर्टेक्स आयडेंटिफाय किंवा फाईंड करावा लागेल म्हणजे माझा प्रॉब्लेम असा आहे की 2 व्हर्टेक्स मध्ये पाथ फाईंड करणे त्याचा अर्थ असा आहे की रुटींग कम्प्लीट करण्यासाठी मी कोणत्या सिक्वेन्स मध्ये चॅनेल फॉलो करायला हवे आता थोडे एक्सप्टेन्शन त्याला अधिक मेनिंगफ़ुल बनवितो आता या चॅनल इंटरसेक्शन ग्राफ मध्ये चॅनल इंटरसेक्शन केवळ व्हर्टेक्स म्हणूनच वापरत नाही तर पिन व्हर्टेक्स म्हणून देखील वापरतो आता उर्वरित स्थिती सेम आहे हे येथे कसे दिसते ते पाहूया तेच उदाहरण मी येथे दाखवित आहे याव्यतिरिक्त मी काही पिन फक्त इल्लूस्ट्रेशनसाठी दाखवित आहे मी जे सांगतो आहे ते आहे की जेव्हा पिन असेल तेथे संबंधित चॅनेलच्या इज वर व्हर्टेक्स जोडली जातील मला एक पिन दुसऱ्या पिनला कनेक्ट करायचे आहे मला नियरेस्ट नोड फाईंड आऊट करण्याचे गरज नाही कारण माझ्याकडे कॉररेस्पॉन्डिन्ग पिन साठी डायरेक्टली नोड किंवा व्हर्टेक्स आहे मला दोन पिन दरम्यान पाथ फाईंड आऊट करावा लागेल दोन पिन दरम्यान बरेच पाथ असू शकतात बेसिकली ग्लोबल रुटींग प्रॉब्लेम म्हणजे इंटरसेक्शन ग्राफ मध्ये पाथ फाईंड आऊट करणे इज कॅपॅसिटी चे 2 टर्मिनल नेटसाठी उल्लंघन केले जाऊ नये सिक्वेन्सशिअली मल्टिटर्मिनल नेटसाठी आपण मिनिमम स्टीनर ट्री अँप्रॉक्सिमेशन्स विचारात घेऊ शकतो मी एक साधे उदाहरण घेऊन रिजन कसे जनरेट झाले त्याचे इल्लुस्त्रेट करतो आपण चॅनलला नावे देऊया हे चॅनल C1 आहे दुसरे चॅनल C2 आहे तिसरे C3 आहे याप्रमाणे आपल्याकडे 12 चॅनल C12 पर्यंत आहे समजा आपल्याकडे बऱ्याच पिन देखील आहे त्यापैकी 3 पिन चे योग्य प्रकारे प्लेसमेंट करून नेट तयार करायचे आहे आपण बरेच नेट तयार करू शकतो आपण त्यांना नेट 1 नेट 2 नेट 3 याप्रकारे नंबर देऊ शकतो तेव्हा ग्लोबल रुटींग प्रॉब्लेम किंवा कशाप्रकारे अल्गोरिदम आउटपुट जनरेट करेल मला चॅनल इंटरसेक्शन ग्राफ मॉडेल दाखवायचे आहे वर दिलेली इन्फॉर्मेशन ग्राफ फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करून ग्राफ मधून काही पाथ फाईंड आऊट करता येतो समजा मला एक पॉईंट दुसऱ्या पॉइंटला नेट 1 च्या मदतीने कनेक्ट करायचा आहे त्यासाठी मी पाथ इडेंटिफाय करून चॅनल C1 C3 थ्रू फॉलो केला पण समजा त्या ठिकाणी अजून एक चॅनल C13 आहे पण ते माझ्याकडून मिस झाले आहे या चॅनल C13 मधून जाणारा 5 आपण वेगळ्या नेट N2 द्वारे डिफरंट डिफरंट कॉलम मध्ये रिप्रेझेंट करू नेट N2 प्रथम चॅनल C3 नंतर चॅनल C13 नंतर चॅनल C9 पुढे चॅनल C8 त्यानंतर N3 अशा पाथ फॉलो केला जाईल नेट N3 प्रथम चॅनल C6 नंतर चॅनल C1 नंतर चॅनल C2 फॉलो करेल प्रत्येक नेट साठी मी चॅनेल सिक्वेन्स तयार करतो आणि फॉलो होणारे पाथ अँप्रॉक्सिमेट करतो त्यामुळे मला चॅनल C1 साठी कम्प्लीट रुटींग स्पेसिफिकेशन मिळते उदाहरणांमध्ये 2 ने नेट चॅनल C1 मधून पास होत आहे चॅनल C1 रेक्टांगुलर रिजन आहे समजा पिन टॉप आणि बॉटम पोझिशनला प्लेसमेंट करण्यात आल्या आहे आणि ट्रॅक लेड आऊट करण्यात आला आहे ग्लोबल रुटींग च्या मदतीने मिळालेली इंफॉर्मेशन तसेच नेट लिस्ट सिक्वेन्स च्या आधारे आपल्याला पर्टिक्युलर चॅनल C1 साठी कम्प्लीट रुटींग स्पेसिफिकेशन मिळते आता रूटर कडे पर्टिक्युलर चॅनल C1 साठी कडे डिटेल आणि एक्जेक्ट स्पेसिफिकेशन आहे पर्टिक्युलर चॅनल C1 मध्ये किती नेट येत आहेत कुठून येत आहेत कुठे जात आहे या स्वरूपाची इन्फॉर्मेशन आहे ही बेसिक आयडिया आहे ग्लोबल रूटर अशा प्रकारची इन्फॉरमेशन देईल त्यानंतर तुम्हाला प्रत्येक चॅनल साठी लागणारी इन्फॉर्मेशन इंडीव्हिज्युअल आणि इंडिपेंडेंटली ग्लोबल रूटर कडून आलेल्या इन्फॉर्मेशन नुसार कंपाइल करण्यात येईल तर हे डिवाइड आणि कॉनकर प्रॉब्लेम सारखे आहे पुढच्या लेक्चर मध्ये आपण इतर प्रकारचे ग्लोबल रुटींग अल्गोरिदम पाहू ते कसे काम करतात आणि त्यानंतर आपण पुढच्या आठवड्यात डिटेल रुटींग कडे पाहू